पेटंटयोग्यता शोधाच्या मर्यादा पेटंटयोग्यता शोधाच्या मर्यादा पेटंटयोग्यता शोधाच्या त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत पेटंटयोग्यता शोधाच्या त्याच्या स्वतःच्या मर्यादा आहेत पेटंटयोग्यता शोध घेण्यासाठी तज्ञ शोध व्यक्तीस पूर्व शोधा संबंधीची कागदपत्रे किंवा माहिती स्त्रोतांमध्ये नोंदविलेल्या कागदपत्रांचा समावेश करावा लागतो पेटंटयोग्यता शोध घेण्यासाठी तज्ञ शोध व्यक्तीस पूर्व शोधा संबंधीची कागदपत्रे किंवा माहिती स्त्रोतांमध्ये नोंदविलेल्या कागदपत्रांचा समावेश करावा लागतो तेव्हा प्रत्यक्षात पेटंटयोग्यता शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा आपण ऑनलाईन माहिती स्त्रोत शोधत असतो तेव्हा प्रत्यक्षात पेटंटयोग्यता शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते तेव्हा आपण ऑनलाईन माहिती स्त्रोत शोधत असतो अर्थातच जी माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदविली गेलेली असेल केवळ तीच माहिती शोधकर्त्यास उपलब्ध होते अर्थातच जी माहिती ऑनलाइन स्वरूपात नोंदविली गेलेली असेल केवळ तीच माहिती शोधकर्त्यास उपलब्ध होते मात्र अशी खूप माहिती असू शकते ज्याची नोंदणी ऑनलाईन माहिती स्त्रोतात झालेली नसेल मात्र अशी खूप माहिती असू शकते ज्याची नोंदणी ऑनलाईन माहिती स्त्रोतात झालेली नसेल तेव्हा ऑनलाईन स्वरुपात नोंदणी न झालेली माहिती तुमच्या शोधाला निकामी करू शकते कारण शोधकर्त्यास ती ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध नसते तेव्हा ऑनलाईन स्वरुपात नोंदणी न झालेली माहिती तुमच्या शोधाला निकामी करू शकते कारण शोधकर्त्यास ती ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध नसते याच कारणामुळे आपण असे म्हणतो की कुठलाही शोध हा परिपूर्ण नसतो याच कारणामुळे आपण असे म्हणतो की कुठलाही शोध हा परिपूर्ण नसतो आणि परिपूर्ण शोध घेणे कोणालाही शक्य नसते आणि परिपूर्ण शोध घेणे कोणालाही शक्य नसते याची कारणे म्हणजे शोधाच्या माध्यमातून तुम्ही शोधाची नकारात्मक बाजू सिद्ध करू इच्छिता अथवा पूर्व शोधाच्या माहितीद्वारे तुम्ही नवशोधास निष्प्रभ करू शकता किंवा त्यातील नाविन्यत्व नष्ट करू शकता याची कारणे म्हणजे शोधाच्या माध्यमातून तुम्ही शोधाची नकारात्मक बाजू सिद्ध करू इच्छिता अथवा पूर्व शोधाच्या माहितीद्वारे तुम्ही नवशोधास निष्प्रभ करू शकता किंवा त्यातील नाविन्यत्व नष्ट करू शकता जोपर्यंत तुम्ही हे शोधू शकत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल की अशी गोष्ट सापडली नाही जोपर्यंत तुम्ही हे शोधू शकत नाही तोपर्यंत तुम्ही म्हणाल की अशी गोष्ट सापडली नाही दुसरे म्हणजे शोध अहवालाची गुणवत्ता ही प्रकटीकरण प्रपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते दुसरे म्हणजे शोध अहवालाची गुणवत्ता ही प्रकटीकरण प्रपत्रात नमूद केलेल्या माहितीच्या गुणवत्तेवर अवलंबून असते जर प्रकटीकरण गुणवत्तापूर्ण नसेल तर शोधाच्या द्वारे मिळणारे परिणाम ही गुणवत्तापूर्ण असणार नाहीत जर प्रकटीकरण गुणवत्तापूर्ण नसेल तर शोधाच्या द्वारे मिळणारे परिणाम ही गुणवत्तापूर्ण असणार नाहीत तिसरे म्हणजे काही माहिती स्त्रोतांमध्ये काही महत्त्वाचे संदर्भ नमूद केलेले नसतील तिसरे म्हणजे काही माहिती स्त्रोतांमध्ये काही महत्त्वाचे संदर्भ नमूद केलेले नसतील तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शोधाशी संबंधित महत्त्वाचे संदर्भ मिळविले जाऊ शकणार नाहीत तेव्हा अशा परिस्थितीमध्ये शोधाशी संबंधित महत्त्वाचे संदर्भ मिळविले जाऊ शकणार नाहीत चौथे म्हणजे जे महत्वाचे शब्द किंवा संकल्पना तुम्ही वापरणार आहात त्याद्वारे संबंधित क्षेत्रातील सर्व घटकांचा समावेश होणार नाही चौथे म्हणजे जे महत्वाचे शब्द किंवा संकल्पना तुम्ही वापरणार आहात त्याद्वारे संबंधित क्षेत्रातील सर्व घटकांचा समावेश होणार नाही परिणामी तुमच्या शोधा संदर्भातील महत्त्वाचे संदर्भ नमूद होऊ शकणार नाहीत परिणामी तुमच्या शोधा संदर्भातील महत्त्वाचे संदर्भ नमूद होऊ शकणार नाहीत पाचवी बाब म्हणजे तुम्ही चुकीच्या विभागांमध्ये शोध घेत आहात पाचवी बाब म्हणजे तुम्ही चुकीच्या विभागांमध्ये शोध घेत आहात तेव्हा या आणि इतर अनेक कारणांमुळे पेटंटयोग्यता शोध तुमच्या शोधास परिपूर्ण रीतीने प्रतिबिंबीत करीत असेल असे मानता येत नाही तेव्हा या आणि इतर अनेक कारणांमुळे पेटंटयोग्यता शोध तुमच्या शोधास परिपूर्ण रीतीने प्रतिबिंबीत करीत असेल असे मानता येत नाही तुमच्या शोधाचे पूर्ण विश्लेषण हवे असल्यास तुम्हाला वैधता अहवाल किंवा वैधता अभ्यास याचा आधार घ्यावा लागेल तुमच्या शोधाचे पूर्ण विश्लेषण हवे असल्यास तुम्हाला वैधता अहवाल किंवा वैधता अभ्यास याचा आधार घ्यावा लागेल वैधता अभ्यास पेटंटयोग्यता शोधा पेक्षा भिन्न असून नवशोध वैध आहे की नाही ज्याचे निश्चयन त्यात केले जाते वैधता अभ्यास पेटंटयोग्यता शोधा पेक्षा भिन्न असून नवशोध वैध आहे की नाही ज्याचे निश्चयन त्यात केले जाते तेव्हा पेटंटयोग्यता शोधाच्या या मर्यादा आहेत तेव्हा पेटंटयोग्यता शोधाच्या या मर्यादा आहेत तुम्ही ग्राहकास पेटंटयोग्यता शोधाच्या या मर्यादांची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून ग्राहकांकडून या शोधा संदर्भात अवास्तव अपेक्षा केल्या जाणार नाही तुम्ही ग्राहकास पेटंटयोग्यता शोधाच्या या मर्यादांची जाणीव करून दिली पाहिजे जेणेकरून ग्राहकांकडून या शोधा संदर्भात अवास्तव अपेक्षा केल्या जाणार नाही